सुप्रभात आपण मॉड्युल च्या शेवटच्या विभागाची तपासणी करू जे स्ट्रेंन्थ आणि बीहेवीअर ऑफ मॅसोनरी घटकांविषयी आहे आणि शेवटच्या व्याख्यानात आम्ही शिअर बल आणि अँक्सिअल कॉम्प्रेशन प्लेन मधील शिअर बल आणि अँक्सिअल कॉम्प्रेशन दरम्यान परस्पर संवाद पृष्ठभाग तपासत होतो आणि आम्ही या परस्पर संवादाकडे आम्ही अयशस्वी कार्यक्षेत्र विकसित करण्यासाठी वापरलेल्या ३ निकषांच्या संदर्भात पाहिले आणि जर तुम्हाला आठवत असेल तर फ्लेक्झरल कॉम्प्रेशन यंत्रणेसह काम करणाऱ्या अभिव्यक्तीचा अंदाज अंतिम मोमेंट क्षमतेवर आधारित असेल आणि नंतर भिंतीची भूमिती जाणून घेतल्यास तुम्ही त्यास बाजूने येणाऱ्या बलाच्या स्वरूपात व्यक्त करू शकता फ्लेक्झरल यंत्रणा विकसित करण्यासाठी अंतिम बाजूने येणाऱ्या बलाची H ची आवश्यकता आहे इतर दोन यंत्रणा म्हणजे शिअर यंत्रणा की ज्या कर्णातील तणावाची अयशस्विता आणि नंतर सरकते शिअर अपयशावर आधारित आहे तर एकदा हे अक्षीय बलाच्या सर्व मूल्यांसाठी अंदाजित झाले की तुम्हाला परस्पर संवाद पृष्ठभाग मिळेल जो दिलेल्या यंत्रणेसाठी सर्वात कमी शिअर बल आहे ३ यंत्रणेतील सर्वात कमी शिअर बल आहे जे आपल्यालानंतर यशस्वी कार्यक्षेत्र देते आता हे प्लेन मधील क्षमतेसाठी प्लेन मधील वागण्याच्या दृष्टीने आहे आणि आम्ही ते शिअर बला विरुद्ध अक्षीय बलानुसार व्यक्त केले आहे हे मोमेंट विरुद्ध अक्षीय बलाच्या दृष्टीनेदेखील प्रस्तुत केले जाऊ शकते म्हणूनच हे मोमेंट आणि अक्षय बलाच्या दृष्टीने प्रतिनिधीत्व केले जाऊ शकते जे नंतर मोमेंट आणि अक्षीय बलात परस्पर संवादाचे पृष्ठभाग बनते म्हणूनच मधील प्लेन मधील वर्तन शिअर द्वारे नियंत्रित केले जात असल्याने मॅसोनरी भार घेणारी भिंत एक शिअर भिंत म्हणून कार्य करते ज्या योगे आपल्याला अक्षीय बलाच्या वेगवेगळ्या स्तरांखाली मॅसोनरीच्या वर्तनाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी शिअर यंत्रणेचा अवलंब करावा लागला आहे अशाच प्रकारे आपण अक्षीय बल मोमेंट संवाद देखील पाहू शकतो मी मागील प्रकरणात म्हंटल्याप्रमाणे ते शिअर बल विरुद्ध अक्षीय बल असले तरी बेंडिंग मोमेंट विरुद्ध अक्षीय बलाच्या दृष्टीने तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व करू शकता प्लेन मधील यंत्रणांसाठी जे इतके सामान्य नाही आमचा कल शिअर बल विरुद्ध अक्षीय बलाच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत अधिक आहे तथापि प्लेन बाहेरील यंत्रणेसाठी शिअर ही वर्चस्व राखणारी यंत्रणा नाही शिअर ही अशी यंत्रणा नसते ज्यासाठी तुम्ही अयशस्वी होण्याची अपेक्षा करतात प्लेन बाहेरील यंत्रणा सामान्यतः फ्लेक्झरल कॉम्प्रेशन द्वारे नियंत्रित केली जाते आणि म्हणूनच P M परस्पर संवाद वक्र प्लेन बाहेरील बेंडींग साठी विकसित केले जाऊ शकतात आणि हे आपण यापूर्वी पाहिलेल्या गोष्टींवर आधारित आहे बाजूकडून येणाऱ्या बलामुळे प्लेन बाहेरील दिशेने भिंतीच्या प्रतिसादाला बेंडींग होणाऱ्या प्लेन बाहेरील परिणामाकडे आम्ही पाहिले परंतु आपण बेंडींगच्या परस्पर संवादासाठी अक्षीय बलाकडे पाहत आहोत आणि स्ट्रेसेसचे रेषीय लवचिक वितरण गृहीत धरून किंवा स्ट्रेसेसचे गैर रेषीय वितरण गृहीत धरून संवादाचा पृष्ठभाग तयार केला जाऊ शकतो जर आपण येथे परस्पर संवादाचा पृष्ठभाग पाहिला तर आम्ही एक सामान्य संवाद पाहत आहोत प्लेन बाहेरील भिंतीच्या बेंडींगच्या पृष्ठभागावर आणि कार्यरत असणारा भार हा एक विशिष्ट विक्षिप्तपणा सह अक्षीय बल आहे तर बाजूकडील बलावर आधारित अपयशाच्या यंत्रणेपेक्षा हे वेगळे आहे की जे प्लेन बाहेरील क्षमतेच्या दृष्टीकोनातून आपण पाहत आहात हे भिन्न प्रतिनिधित्व आहे कारण भिंतीवरील क्रिया भिन्न आहेत तर आपण सामान्य अक्षांकडे पाहत आहोत y अक्षावर PP0 आणि x अक्षावर MM0 मोमेंटची क्षमता आणि येथे P0 काहीही नाही परंतु मॅसोनरीची कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ गुणिले भिंतीची लांबी गुणिले जाडी असलेले आडव्या छेदातील क्षेत्र आहे म्हणून म्हणून आम्ही मोमेंट क्षमतेच्या मूल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेक्शन मॉडुलसचा वापर करीत आहोत आणि हे आम्हाला सामान्यीकृत पद्धतीने x आणि y अक्ष दर्शनविण्यास मदत करतात तर 3 महत्त्वपूर्ण झोनच्या परस्पर संवाद पृष्ठभागाच्या आधारावर हे विकसित केले जाऊ शकते पहिला भाग जिथे संपूर्ण विभाग कॉम्प्रेशन मध्ये आहे आणि आम्ही ही समीकरणे क्रॅक येण्यापूर्वी विकसित केली आहेत की जी तुम्हाला एक सरळ रेषेत PP0 चे १ च्या बरोबरीचे मूल्य दिसते ते या बिंदूपासून संपूर्ण मार्गापर्यंत आहे जेव्हा भिंत क्रॅक करण्यास सुरुवात करते तर आम्ही अशी परिस्थिती पाहत आहोत जिथे अक्षीय बलाची विक्षिप्तता t6 पेक्षा कमी असेल आम्ही पूर्वी पाहिलेली शास्त्रीय अभिव्यक्ती जेणेकरून ती ० विक्षिप्तपणा दरम्यान भिंतीमधील विक्षिप्तपणाची पातळी आहे जेव्हा आपल्याला भिंतीचे पूर्ण अक्षीय बल क्षमता मिळेल जी P0 आहे t6 इतका विक्षिप्तपणा होईपर्यंत सर्व मार्गांनी क्रॅक करणे प्रारंभ होईपर्यंत त्या क्षणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला भिंतीत मिळणारी मोमेंट क्षमता १ आहे उलटपक्षी अक्षीय क्षमता अर्ध्यावर खाली येते की जी त्रिकोणी वितरणामुळे होते की जे आम्ही कॉम्प्रेसिव स्ट्रेसेचे भिंतीतील वितरणात गृहीत धरले आहे तर त्या बिंदू पलीकडे तुम्ही पाहत असलेल्या गंभीर बिंदू पलीकडे तुम्ही येथे पाहत असलेल्या मोमेंटची क्षमता १ आहे अक्षीय बल क्षमता P0 च्या क्षमतेच्या ५० टक्के असून क्रॅक होण्यास प्रारंभ करते एकदा भिंतीवर क्रॅक होणे सुरू झाल्यावर आम्ही क्रॅकिंग नंतरच्या अवस्थेत कडे पाहत आहोत परंतु क्रॅकिंग नंतरच्या टप्प्यात आम्ही लवचिक वितरण रेषीय वितरण सुरू ठेवत आहोत म्हणूनच आम्ही अंतिमत आणू इच्छितो आपण तणाव ब्लॉक पॅरेबाेलीकच्या वापरासह कॉम्प्रेशनमध्ये मऊ पडण्यासाठी रेषीय नसलेला दृष्टिकोन वापरत असल्यास स्ट्रेस ब्लॉकला समांतर आयताकृती स्ट्रेस ब्लॉक बदलले जाईल तर त्या बिंदुच्या पलीकडे भिंतीच्या पलीकडे आम्ही एक क्रॅक्ड क्रॉस सेक्शन पाहत आहोत आणि तुम्ही आता या बिंदुनंतर t पेक्षा कमी नसलेल्या भिंतीच्या संकुचित जाडीवर कार्य कराल तर या प्रकरणात तुम्ही खरोखर विक्षिप्तपणाकडे पहात आहात ज्या गंभीर विक्षिप्तपणा पासून क्रॅकिंग सुरू होते t6 ते सुमारे ५० विक्षिप्तपणा क्रॉस सेक्शनच्याच ५० इतकाच आहे तर नंतर उर्वरित विभागातील मोमेंट क्षमतेचा अंदाज लावू शकता परंतु जेव्हा आपण क्रॉस सेक्शनच्या जाडीच्या तुलनेत अगदी लहान असलेल्या एखाद्या विभागाच्या जवळ जाता तेव्हा तुम्ही असे समजू शकता की जेव्हा कॉम्प्रेसिव स्ट्रेसचे मूल्य जवळ येत जाईल तेव्हा मॅसोनरीची कॉम्प्रेसिव स्ट्रेंन्थ तुम्ही आयताकृती स्ट्रेस ब्लॉक अस्तित्वात असलेल्या अंतिम स्थितीसाठी गृहीत धरू शकता आणि हेच तुम्हाला भिंतीमधील मोमेंटची क्षमता आणि अक्षीय भार क्षमता देईल तर ही एक मूलभूत चौकट आहे ज्यासह तुम्ही अक्षीय बल बेंडींग मोमेंट संवाद विकसित करण्यासाठी कार्य करू शकता तुम्ही f m बरोबरीने अक्षीय स्ट्रेसची पातळी निश्चित करू शकता आणि ० विक्षिप्तपणा पासून क्रॅकिंग विक्षिप्तपणा पर्यंत भिन्न विक्षिप्तपणा पाहू शकता आणि त्याही पलीकडे क्रॉस सेक्शन कमी करणे सुरू करा त्यानंतर तुम्ही क्रॉस सेक्शनच्या दुसऱ्या टप्प्यात आणि ती बेंडींग मोमेंट क्षमता आणि अक्षीय क्षमतेवर पोहोचाल आणि मग तुम्ही अंतिम टप्प्यावर तेथे पोहोचाल जेथे तुम्ही आयताकृती स्ट्रेस ब्लॉकशी संबंधित असलेल्या बल परिणामी पुनर्स्थित करू इच्छित आहात तर ही एक सोपी चौकट आहे ज्याचा वापर तुम्ही अक्षीय बल बेंडींग मोमेंट वरील संवाद पृष्ठभागावर विकसित करण्यासाठी वापरू शकता जो नंतर डिझाईनसाठी वापरला जाऊ शकतो नक्कीच येथे आम्ही एक प्रबलित नसलेली मॅसोनरी भिंतीचा क्रॉस सेक्शन पाहत आहोत जर तुम्ही या भिंत क्रॉस सेक्शनला एक किंवा दोन प्रबलित बार सह प्रबलित करीत असाल तर तुम्ही सहमत व्हाल की तिथे फक्त क्रॅक्ड टप्प्यात आहे एकदा स्टील बारने तणाव अनुभवला की तुमची मोमेंट क्षमता सुधारली जाईल जी खालच्या अर्ध्या भागात आहे परस्पर संवादाच्या पृष्ठभागाच्या स्वतःशीच एक तृतीयांश कमी म्हणूनच प्रबलीकरणासह जर क्रॉस सेक्शन मध्ये प्रबलीकरण जोडले गेले तर आम्ही या झोनच्या मोमेंट क्षमतेत सुधारणा करण्याकडे पाहत आहोत ज्यावर तुम्ही स्टीलचे किती प्रबलीकरण आणत आहात त्यानुसार तुम्हाला क्रॅकिंग नंतरच्या टप्प्यातील परस्पर संवादातील वक्रतेत मोमेंटच्या क्षमतेत सुधारणा होईल तुम्ही प्रबलित मॅसोनरी परस्पर संवादातील दोन्ही वक्र प्लेनमधील अक्षीय बल परस्पर संवादासाठी बेंडिंग मोमेंट आणि प्लेनबाहेरील अक्षीय बल परस्पर संवादासाठी बेंडिंग मोमेंट वापरत आहात म्हणून सामर्थ्य वर्तन आणि मॅसोनरीचे सामर्थ्याच्या बाबतीत हा शेवटचा भाग आहे ज्याला मी स्पर्श करू इच्छितो तेथे एक घटक आहे जो आपल्यास पुन्हा डिझाईन करण्यासाठी जोडतो आणि तो खरोखर डीफॉर्मेशन आहे आता डीफॉर्मेशन्स आणि स्टीफनेसेस मी म्हणेन कारण तुम्हाला स्टीफनेसचा अंदाज हवा आहे तुम्हाला मॅसोनरी भिंती मध्ये कोणते डीफॉर्मेशन्स मिळतील हे माहीत असणे आवश्यक आहे काही विशिष्ट मॅसोनरी घटक अनुभवत आहे अशी कोणती मागणी आहे तुम्हाला स्टीफनेसचा अंदाज आवश्यक आहे तर मॅसोनरीतील भिन्न घटक एकमेकांशी कसा संवाद साधतात हे समजण्यासाठी मूलभूत चौकटीकडे पाहूया आणि स्टीफनेसचा कसा अंदाज लावला जाऊ शकतो बलाच्या वितरणासाठी आवश्यक असलेल्या स्टीफनेसचा अंदाज लावण्यासाठी घटक पातळीवर तुम्हाला काय गृहीत धरणे आवश्यक आहे तर हा या मॉडुलचा शेवटचा भाग आहे जिथे आपण बाजूने येणाऱ्या बलाचे वितरण खरोखर पाहतो आहोत तुमच्याकडे संपूर्ण भिंतीच्या प्रमाणात भिन्न पद्धतींच्या संदर्भातील गुंतागुंत असून आम्ही डिझाईनच्या समस्यांसह कार्य करण्यास प्रारंभ केल्यावर आम्ही परीक्षण करू परंतु मॅसोनरीच्या इमारतीमध्ये मॅसोनरी पॅनल किंवा मॅसोनरीच्या घटकापर्यंत बाजूने येणाऱ्या बलाचे सर्व मार्गांनी वितरण कसे होते या बद्दलची संपूर्ण चौकट समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण तुम्ही असे मानले आहे की या घटकांपैकी प्रत्येकाचे आणि संपूर्ण प्रणालीचे वर्तन करावे लागेल आणि माझे लक्ष प्रामुख्याने या मॅसोनरीच्या संरचणांच्या भूकंप प्रतिसादाच्या दृष्टिकोनातून आहे म्हणून जेव्हा मी बाजूने येणार्या बलांचे वितरण असे म्हणतो तेव्हा मी भूकंप बलाच्या विशिष्ट संदर्भात असेन तुम्ही बेस शिअरचा भूकंपाच्या कृती अंतर्गत अंदाज लावू शकता आणि ही शिअरची मागणी इमारतीच्या तळाशी असलेल्या बेस शिअर कडून मिळालेल्या मागणीतून कसे वितरित केले जाईल ज्याची मागणी आहे की इमारत संपूर्ण शिअर बलाचा एक भाग आहे ज्या भागातून अनुभवत आहे त्या पर्यंत संपूर्णपणे अनुभवू शकेल तर तो विक्षेप मार्ग मी खरोखर पाहत आहे तर आपण भूकंपाच्या डिझाईन पैलूंमध्ये येऊ परंतु प्रणालीच्या पातळीपासून घटकाच्या पातळीवर संक्रमण महत्त्वपूर्ण होते आम्ही बेस शिअर चा अंदाज लावण्यासाठी कोडमध्ये असलेल्या बेस शिअर चा अंदाज करण्याच्या वस्तुमान गुणिले प्रवेग बरोबर मूलबल या स्वरूपातील अभिव्यक्ती स्थापित करण्यास सक्षम आहोत एकदा बेस शिअरचा अंदाज एखाद्या इमारतीसाठी बांधला गेला तर हा बेस शिअर नंतर संरचनेच्या उंचीवर वितरीत केला जाईल म्हणून जर तुमच्याकडे एक मजली संरचना असेल तर सर्व बेस शिअर एकल मजल्यामध्ये असलेल्या भिंती द्वारे तळमजल्याच्या संरचनेमध्ये समतोल केला जातो परंतु तुमच्याकडे अनेक मजले असतील तर मजल्यांचा शिअर प्रत्येक मजल्याशी संबंधित या शिअरचा अंदाज एकूण बेस शिअर मधून घेतला जाणे आवश्यक आहे आणि उंचीच्या बाजूने आपण निश्चित वितरणावर अवलंबून आहात कोड आम्हाला हे करण्याचे सुलभ मार्ग देतात तुम्ही त्या वितरणासाठी मोड आकार करू शकता त्या उंचीवर तुम्ही त्रिकोणी वितरण गृहीत धरू शकता परंतु हा एक पैलू आहे की प्रत्यक्षात भूकंपाचे डिझाईन तयार केल्यावर आपण तपासणी करण्यास प्रारंभ करू तर बेस शिअर स्थापित झाल्यानंतर प्रथम संक्रमण होते मजल्यावरील शिअर म्हणजे काय ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे एकदा मजल्याचा शिअर स्थापित झाल्यानंतर त्या मजल्यावरील शिअर वेगवेगळ्या भिंतीमध्ये वितरीत केले जाते तर तुम्हाला भिंतीचे वितरण माहीत असणे आवश्यक आहे आणि हे वितरण बऱ्याच मापदंडामुळे प्रभावित होते तुमच्याकडे अशी परिस्थिती असू शकते जेथे रचनेच्या आराखड्यात संपूर्ण सममिती असते त्या मजल्याच्या वस्तुमानाचे केंद्र आणि भिंतीच्या वितरणाच्या स्टिफनेसचे केंद्र जुळते आणि अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे बाजूकडून येणारे बल x दिशेकडून किंवा बाजूकडून येणारे बल y दिशेकडून कार्य करीत असेल तर तुम्ही डायरेक्ट शिअर चे घटक बघू शकता ते भिंतीवर स्वतः कार्य करतात परंतु जर तुमच्याकडे वस्तुमानाच्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्यभागी एक विक्षिप्तपणा असेल तर तुम्हाला टॉर्शन मिळण्याची शक्यता आहे आणि टॉर्शनच्या संभाव्यतेसह डायरेक्ट शिअर घटकांव्यतिरीक्त एका दिशेने भूकंप बलाद्वारे कार्य करतो किंवा दुसरीकडे तुंम्हाला एक अतिरिक्त चित्रात येणारा टॉर्शनल शिअर घटक मिळतो तर मजल्याच्या पातळीवर प्रथम हे स्थापित करणे महत्त्वाचे होते की वस्तुमानाचे केंद्र काय आहे स्टिफनेसचे केंद्र काय आहे आणि हे तपासणे की वस्तुमानाचे केंद्र आणि स्टिफनेसच्या मध्यभागी एखादी विक्षिप्तता आहे का तुम्ही काम करत असलेल्या भूमिती आणि कार्टेशियन समन्वयाच्या आधारे हा विक्षिप्तपणा x विक्षिप्तपणा आणि y विक्षिप्तपणा असा खंडित करता येईल तर वस्तुमान आणि स्टिफनेस च्या मध्यभागी असलेल्या प्लॅनमध्ये विक्षिप्तपणा आहे की नाही यावर आधारित या मजल्यावर शिअर नंतर भिंती दरम्यान वितरित करावी लागेल आणि हे मजल्यावरील शिअर वितरण प्रत्येक भिंतीवर आहे तुम्ही येथे पाहू शकता त्या प्लॅनच्या शीर्ष स्थानी x दिशेने लांब भिंत आहे तळाशी x दिशेने लहान भिंत आहे आणि नंतर त्यास y दिशेने वेगवेगळ्या लांबीच्या भिंती देखील आहेत आता x च्या दिशेने आणि y च्या दिशेने तुम्ही ज्या भूकंप बलात कार्य करण्यास गृहीत धरत आहात त्या दिशेने आणि ज्या दिशेने तुम्ही विश्लेषण करत आहात त्या दिशेने आणि शिअर या भिंती दरम्यान वितरित करावा लागेल तर मी असे गृहीत धरतो की भूकंप बल x दिशेने कार्य करीत आहे आणि जर वस्तुमानाच्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्यभागी कोणताही विक्षिप्तपणा नसेल तर भूकंप बल आता दोन भिंतीमध्ये वितरित करावे लागेल एक भिंत तळाशी आणि एक भिंत शीर्षाला x दिशेने डायरेक्ट शिअर घटक म्हणून जर विक्षिप्तपणा असेल तर डायरेक्ट शिअर घटकांव्यतिरिक्त तेथे टॉर्शनल शिअर घटक बनले जातील अशाच प्रकारे y दिशेला माझ्याकडे दोन भिंती आहेत म्हणून शिअर बल मजल्याच्या शिअर आणि y दिशेनंतर इमारतीच्या स्वतःच्या दिशेने दोन बाजूंच्या दोन भिंती दरम्यान वितरीत केले जाते मजल्यावरील शिअर पासून भिंतीवरील शिअर बला पर्यंत हे वितरण काही गृहीतके आणि संरचनेच्या वास्तविक भौतिक परिस्थितीमुळे प्रभावित होते आणि ते काय आहेत हे वितरण भिंतीच्या स्वतःच्या रिलेटिव स्टिफनेस किंवा सामर्थ्याच्या आधारे होणार आहे तर तुम्हाला अंदाज माहित असणे आवश्यक आहे तुमच्याकडे दिलेल्या मजल्यामध्ये भिंतीच्या स्टिफनेसचा अंदाज येणे आवश्यक आहे या स्टिफनेसवर आधारित आहे की वितरण होणार आहे सामर्थ्य ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे तुंम्हाला यापूर्वीच्या व्याख्यानांच्या आधारावर अंदाज लावण्यास सक्षम केले आहे जे प्रामुख्याने सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करते परंतु मजल्यावरील ही शिअर बलाची मागणी त्यांच्या संबंधित स्टिफनेस च्या आधारे भिंतीवर वितरित केली जात आहे तर तुम्हाला मजल्यावरील प्रत्येक भिंतीच्या स्टिफनेसचा अंदाज आवश्यक आहे तथापि संरचनेत तुम्हाला डायफ्राम क्रिया आहे की नाही याचा पूर्णपणे परिणाम होईल डायफ्राम क्रियेचा अर्थ मजल्यावरील स्लॅब किंवा छतावरील स्लॅब जर एखादा आदर्श डायफ्राम म्हणून काम करीत असेल तर असे सूचित करते की तुमच्याकडे स्लॅब कठोर पद्धतीने कार्य करत आहे ज्यामुळे स्लॅबवरील कोणत्याही बिंदूवरचे विस्थापन बाजूकडील बलामुळे समान आहे स्लॅबमध्येच तेथे कोणतीही सापेक्ष विकृती होणार नाही म्हणून जर स्लॅबवरील दोन बिंदू एकमेकांशी संबंधित विकृत होऊ शकत नाहीत तर एकमेकांना सापेक्ष विकृत रूपात ते विस्थापित होतील परंतु ते एकमेकांच्या तुलनेत विकृत होऊ शकत नाहीत तर स्लॅब आदर्शपणे कठोर असेल असे मानले जाऊ शकते आणि तुमच्याकडे डायफ्राम क्रिया आहे जर तुमच्याकडे डायफ्राम क्रिया असेल तर बलाचे वितरण रिलेटिव स्टिफनेसवर आधारित असेल तुमच्याकडे डायफ्राम क्रिया नसल्यास वितरण कठोरपणावर आधारित असू शकत नाही तर दिलेल्या दिशा निर्देशात दिलेल्या मजल्यावर वैयक्तिक भिंतीवर मागणी कशी वितरित केली जाईल यामध्ये डायफ्राम क्रियेची खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते आता आपण असे म्हणूया की तुम्ही संरचनेच्या उंचीवर बेस शिअर वितरित करण्याची ही अवस्था पूर्ण केली आहे आणि तुम्ही मजल्याची शिअर स्थापना केली आहे मजल्यावरील शिअर आता भिंतीतील दिलेल्या मजल्यावर दिलेल्या दिशेला वितरित केले आहेत तुम्ही भिंतीत शिअरची स्थापना केली आहे आणि भिंत स्वतः एक घटक असणे आवश्यक नाही तुमच्याकडे एक रिक्त भिंत असू शकते आणि ते एकच मॅसोनरी पॅनल आहे तथापि तुमच्याकडे ओपनिंग असल्यास ते एकच पॅनल नाही तुमच्याकडे तेथे भिन्न घटक आहेत आणि ते घटक काय आहेत तर मी स्थापित केल्यावर पुढचा टप्पा म्हणजे भिंतीवरील शिअर आणि भिंतीतील शिअर ज्याला आपण H म्हणू भिंतीवर कार्यरत आहे आणि जर ह्या भिंतीला ओपनिंग असतील तर मग माझ्याकडे येथे दोन ओपनिंग आहेत तेथे शेवटी एक मोठी ओपनिंग ह्या पियर आणि इथल्या ह्या पियरच्या मध्ये आहे तर माझ्याकडे पियर १ पियर २ आणि पियर ३ आहेत आम्ही त्यांना पियर म्हणतो कारण ते उभे घटक आहेत ते गुरुत्वाकर्षण भार वाहणारे घटक आहेत हे ते आहेत की जे बाजूकडून येणार्या बलाला प्रतिकार करणार आहेत तर पियरची व्याख्या उभ्या घटकांना प्रतिकार करणारा बाजूकडून येणारा भार म्हणून परिभाषित केली जाते आणि बाजूकडून येणाऱ्या भाराच्या अंतर्गत ते भार घेणाऱ्या मेसोनेरी संरचनेचा सर्वात महत्त्वाचा भाग बनतात तर येथे माझ्याकडे ३ पियर आहेत परंतु तुम्ही पाहू शकता की बाजूकडून येणाऱ्या बलाखालील पियर च्या विकृतीचा परिणाम ओपनिंग च्या आकारामुळे होईल तर येथे भिंत एका दिशेने संपूर्ण भिंत आहे अक्षांपैकी एकास प्रतिरोधक घटक पियर आहेत आणि आम्ही येथे एका छिद्रीत भिंतीबद्दल बोलत आहोत आता त्यापैकी एक म्हणजे तो ओपनिंग चे आकार काय आहे याचा परिणाम होणार आहे आणि दोन या पियर्समधील सांधणारा घटक काय आहे आणि जेव्हा मी सांधणाऱ्या घटकाबद्दल बोलतो तेव्हा मी तिथे कशाचा उल्लेख करत आहे नियमित चौकटीमध्ये सांधणारा घटक एक बीम असतो बरोबर एक मोमेंट प्रतिकार करणाऱ्या चौकटीमध्ये प्रबलित काँक्रीट संरचनेत उभ्या घटकांना प्रतिकार करणारा बाजूकडून येणारा भार म्हणून तुमच्याकडे कॉलम्स् आहेत परंतु मॅसोनरी भिंतीत जेव्हा आपण या सांधणाऱ्या घटकांबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण स्पँड्रेल्सचा संदर्भ घेत आहोत आणि हे वेगवेगळ्या घटकांचे आडवे संरेखित केले आहेत जेव्हा बाजूकडून कृती होते तेव्हा प्रसर गुणोत्तर आणि त्यांची प्राथमिक भूमिका म्हणजे पियर्स दरम्यान बलाचे हस्तांतरण करणे गुरुत्वाकर्षणाखाली ते मुळात मजल्यावरून पियरवर येणारे भार किंवा बलाने वितरीत करीत आहेत आणि त्यांना लिंटल्स् पुरवाव्या लागतील जेणेकरून जर ती प्रबलित नसतील तर त्यांना क्रॅक जाणार नाही तर आपण ज्या दुसऱ्या घटकाबद्दल बोलत आहोत ते स्पँड्रेल स्वतःच आहे बरोबर आता पियरचे स्वतःचे सामर्थ्य संबंधित स्पँड्रेलचे सामर्थ्य यांच्यावर अवलंबून भिंतीवरील शिअर बलाच्या वितरणास परिणाम होऊ शकतो आता पियर्स आणि स्पँड्रेलच्या सीमेवरील तुमच्याकडे बीम कॉलम सांध्याच्या तुलनेत काहीतरी आहे एका मोमेंट प्रतिरोधक चौकटीमध्ये तुमच्यामध्ये कॉलम आणि बीम बीम कॉलम सांधा दरम्यान असेल या प्रकरणात स्पँड्रेल दरम्यान जे आडवे संरेखित केलेले घटक आहेत आणि अनुलंब संरेखित घटक जो तुमच्याकडील पियर की जो बीम कॉलम सांधा आहे किंवा ज्याला कमी विकृतीचे एक क्षेत्र म्हणून संदर्भित केले जाते आणि त्या दरम्यान समान प्रकारे मोमेंट प्रतिरोधक चौकटीमध्ये बीम कॉलम सांध्यासारखा कठोर नोड जास बहुतेकदा आदर्श मानले जाते तर असे ३ घटक आहेत जे खरोखरच एकमेकांशी संवाद साधतात एक म्हणजे उभ्या बाजूकडील भार प्रतिरोधक घटक पियर आडव्या बाजूकडील भार प्रतिरोधक घटक जो गुरुत्वाकर्षण वाहून नेत नाही स्पष्टच बोलायचं तर तो स्पँड्रेल आहे आणि स्पँड्रेल आणि पियर दरम्यानचा सांधा आहे स्पँड्रेलचे सामर्थ्य आणि स्टिफनेसवर अवलंबून पियरची सीमा स्थिती स्थापित केली जाते तर एक पियर बाजूकडून येणाऱ्या बलाच्या अंतर्गत प्रत्यक्षात एक कॅंटीलीवर डीफॉर्मेशनचे रेखाचित्र असू शकतो किंवा बाजूकडून येणाऱ्या बलाच्या अंतर्गत शियर डीफॉर्मेशनचे रेखाचित्र असू शकते आणि हे स्पँड्रेलने स्वतःच साकारलेल्या भूमिकेवर अवलंबून आहे ठीक आहे तर एकदा तुम्ही वॉल शिअर स्थापित केल्यानंतर तुम्हाला आता उभ्या बाजूकडील भार वाहून नेणाऱ्या घटकांवर वॉल शिअरचे वितरण करणे सुरू करावे लागेल तर वॉल शिअर येथे आकृतीतील 3 पियर्सवर वितरित करावा लागेल आपल्याकडे कठोर डायफ्राम क्रिया आहे असे गृहीत धरून मला H१ H२ आणि H३ मध्ये वितरित करावे लागेल आणि या विशिष्ट प्रकरणात ३ उभ्या बाजूकडील भार वाहणारे घटक अस्तित्वात आहेत तुम्हाला या ३ वर शिअर बलाचे वितरण करण्याचा मार्ग आवश्यक आहे आणि ते संबंधित स्टिफनेसच्या आधारे केले गेले आहे तर तुंम्हाला भिंतीमधील पियरच्या सापेक्ष स्टिफनेसचा अंदाज आवश्यक आहे आणि तुंम्हाला भिंत आकर्षित करेल अशा मजल्यावरील शिअरचे प्रमाण किती आहे हे स्थापित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणूनच तुम्ही मला मॅसोनेरी पॅनल्समध्ये विकृतींचा आणि स्टिफनेसचा अंदाज करण्यास खरोखर सक्षम असणे आवश्यक आहे आणि याचा परिणाम स्पँड्रेलवर होतो जर तुमच्याकडे कपलिंग घटकांसह ओपनिंग असेल किंवा तुमच्याकडे ओपनिंग शिवाय रिक्त भिंत असेल तर भिंत बाजूने येणाऱ्या बला अंतर्गत ज्या प्रकारे डीफाॅर्म होईल त्यामध्ये फरक आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे स्पंड्रेल स्वतः किती मजबूत आणि कडक आहे यावर देखील अवलंबून आहे आणि तो वेगळा घटक म्हणून वेगळं होण्यामागील कारण म्हणजे एक पियर एक ऊभ्या बाजूकडील भार वाहणारा घटक आहे तर तुम्ही एक पियर बांधा दरम्यान तेथे एक सातत्य आहे तेथे पियर मध्ये एक अनुलंब सातत्य आहे आणि तेथे सुपरइंम्पोज्ड् भार आणि मृत भार त्याच्या स्वतःच्या मृत भारामुळे प्री कॉम्प्रेशन आहे स्पँड्रेलचा त्या क्रियेत फायदा नाही स्पँड्रेलमध्ये प्री कॉम्प्रेशन नसते कारण हा एक घटक आहे जो ओपनिंग च्या वर स्थित आहे तर तुमच्याकडे एक प्रकारचे एकत्रीकरण आणि प्री कॉम्प्रेशन नाही जे पियर भिंतीमध्ये फायदा मिळवेल हा एक महत्त्वाचा फरक आहे जो पिअर्स आणि स्पँड्रेलच्या वागण्याच्या पद्धती बदलतो एकदा आम्ही डिझाईन मध्ये आल्यावर आम्ही विशिष्ट आकडेमोड करू परंतु तुम्ही या टप्प्यावर पियरच्या स्टिफनेसचा अंदाज कसा काढू शकता हे पाहणे उद्बोधक आहे कारण येथूनच तुम्ही सुरुवात करता तुम्हाला पियरच्या स्टिफनेसचा अंदाज घ्यावा लागेल आणि नंतर भिंतीच्याच स्वतःच्या कठोरपणाचा अंदाज लावण्यासाठी तुम्ही त्यांना एकत्र ठेवण्याची आवश्यकता आहे तर ज्या दोन अटींनुसार पियरच्या स्टिफनेसचा अंदाज लावला जाऊ शकतो ते असे की पियर कॅंटिलिवर्ड शिअर भिंत म्हणून कार्य करीत आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या रिक्त भिंतीकडे पाहत असाल तर जर तुम्ही ओपनिंग शिवाय असणाऱ्या एखाद्या भिंतीकडे पाहत असाल तर भिंतीचे विकृत रेखाचित्र कॅंटिलिवर्ड भिंती जवळचे आहे तुम्हाला कॅंटिलिवर्ड विकृत रेखाचित्र मिळेल ज्या क्षणी तुमच्याकडे एक ओपनिंग आहे आणि तुमच्याकडे एक स्पॅंड्रेल आहे की जो ओपनिंग आणि स्पॅंड्रेल दरम्यानचा कपलिंग घटक आहे ज्यामुळे पियरच्या वरील टोकाला फिरणे प्रतिबंधित करू शकतो आणि यामुळे सिमा स्थिती बदलते तर पहिल्या प्रकरणात तुम्ही H उंचीच्या कॅंटीलिवर शिअर भिंतीचा विचार करत असाल तर बाजूकडून येणारे बल H त्यावर कार्यरत आहे भिंतीची लांबी L भिंतीची जाडी t आहे आंम्हाला बाजूकडील डीफॉर्मेशन डेल्टाचा अंदाज घेण्यास सक्षम होण्यात रस आहे आणि त्याद्वारे आम्ही भिंतीच्या स्वतःच्याच बाजूच्या स्टिफनेसचा प्रत्यक्षात अंदाज घेऊ शकतो तर सरलीकरण परंतु सीमारेषेचे हे सरलीकरण आणि आदर्शीकरण आपल्याला पियर्स आणि स्पॅंड्रेलसह बनलेल्या संपूर्ण भिंतीच्या स्टिफनेसचा अंदाज घेण्यास सक्षम होण्यासाठी आवश्यक आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही बाजूकडून येणारे डीफॉर्मेशन पाहता जेव्हा तुम्ही फ्लेक्झरल घटक पाहता जेव्हा तुम्ही प्रबलित काँक्रीटची चौकट पाहता आम्ही स्लेंडरनेसचे प्रमाण दिले असताना प्रबलित काँक्रीटमधील डिफ्लेक्शनची गणना करतो आम्ही विशेषता फ्लेक्झरल डिफ्लेक्शन ची गणना करतो परंतु जसे प्रसर गुणोत्तर बदलते जसे hL गुणोत्तर बदलते तसे शिअर डीफॉर्मेशन्सकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच प्लेन मधील बाजूकडून येणाऱ्या डिफ्लेक्शनच्या भिंतीच्या एकूण बाजूकडील डिफ्लेक्शन मध्ये दोन घटक आहेत फ्लेक्झरल घटक आणि शिअर घटक आहेत जेव्हा आपण असे गृहीत धरतो की डीफाॅर्मेशन रेखाचित्र हे कॅंटिलिवर्ड डीफॉर्मेशन रेखाचित्र आहे तर फ्लेक्झरल घटक Hh33EI आहे जेथे E येथे मॅसोनरी आहे एकंदरीत मॅसोनरी आहे लवचिकतेचे मॉडुलस शिअर कांपोनंट हा शिअर बल भागिले शिअर क्षेत्र की जे आडव्या छेदाच्या एकूण क्षेत्र भागिले शिअर मॉडुलस गुणिले भिंतीच्या पॅनलची स्वतःची उंची पेक्षा वेगळे आहे तर येथे विभागीय गुणधर्मांच्या संदर्भात वाजवी संख्या असलेल्या संख्या प्लग ईन करावयाच्या आहेत आणि बाजूकडील डिफ्लेक्शन आणि बाजूकडील स्टिफनेस याचा अंदाज पाहण्यास सक्षम असेल असे गृहीतक असे आहे की शिअर क्षेत्र हे आडव्या छेदाच्या संपूर्ण क्षेत्राच्या ५ ६ वा भाग आहे आडव्या छेदाचे एकूण क्षेत्रफळ एक स्वीकार्य धारणा आहे Ag येथे भिंतीची एकूण लांबी गुणिले जाडी आहे आणि मग भिंतीच्या tL312 सह मुख्य अक्षासह प्लेन मधील दिशेच्या बेंडींगच्या क्षेत्राचा सेकंड मोमेंट आणि शिअर मॉडुलस पुन्हा गृहीत धरले जाते की साहित्य एक समस्थानिक साहित्य आहे आम्ही शिअर मॉडुलस साहित्याच्या यंगचा मॉडुलस Young's modulus Em शी जोडत आहोत आणि या गृहितकासह की या मॉडुलसच्या सुमारे 40 इतका असून मॅसोनरीसाठी एक योग्य अंदाज आहे तर एकूण क्षेत्र शिअर मॉडुलसच्या संदर्भात आमच्याकडे Av मधील संख्या आहे आणि त्या सरलीकरणांचा वापर करून आणि संपूर्ण डिफ्लेक्शन वर विस्तार करणे जे फ्लेक्झरल डिफ्लेक्शन अधिक शिअर डिफ्लेक्शन आहे आणि असे सुलभ करीत आहोत की भूमितीच्या दृष्टीने आम्ही अभिव्यक्ती लिहिण्यास सक्षम आहोत hLगुणोत्तर की जे प्रसर गुणोत्तर आणि भिंतीची जाडी आहे अशा साहित्याच्या लवचिक मॉडुलसच्या दृष्टीने ते व्यक्त करण्यास सक्षम होण्यासाठी हे सरलीकरण केले गेले आहे तर बाजूकडील बल हे तुंम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तुंम्हाला भिंतीवरील h L आणि t ची भूमिती माहित असणे आवश्यक आहे आणि मेसोनरीच्या लवचिकतेचे मोड्युलस तुम्हाला कॅंटिलिवर्ड भिंतीमधील डिफ्लेक्शनसाठी अभिव्यक्ती मिळते की जी प्लेन मधील बाजूकडून येणाऱ्या बलाच्या अधीन असतात जर तुम्हाला हे लिहायचे असेल तर स्टिफनेसच्या दृष्टीने HΔ आणि तुंम्हाला बाजूकडून येणाऱ्या स्टिफनेससाठी एक अभिव्यक्ती मिळते की जेव्हा तुम्ही शिअर भिंतीचे कॅंटिलिवर्ड रेखाचित्र गृहीत धरता आता तशाच प्रकारे जर ती भिंत असेल जर तो ओपनिंग च्या दरम्यान चा पियर असेल तर त्यानंतर स्पॅंड्रेलचा सुसंवाद चित्रात येतो तर मी ओपनिंग च्या दरम्यान स्थित असलेल्या पियर कडे पाहत आहे माझ्याकडे या बाजूस एक ओपनिंग आहे दुसऱ्या बाजूस माझ्याकडे आणखी एक ओपनिंग आहे याचा अर्थ असा आहे की स्पॅंड्रेल संवाद साधत आहेत समजा ही एक खिडकी आहे जर तुमच्याकडे एक खिडकी आहे आणि नंतर तुमच्याकडे एक स्पॅंड्रेल खाली आणि एक स्पॅंड्रेल वर असेल आणि ते खरोखरच मॅसोनरी पियर च्या स्वतःच्याच वरच्या आणि खालच्या बाजूस फिरण्यापासून रोखण्यासाठी कार्य करीत आहेत यापूर्वी तुमच्याकडे कॅंटिलिवर्ड डीफॉर्मेशन रेखाचित्र होते जेथे शीर्ष फिरण्यास मोकळा होता परंतु जेव्हा तुमच्याकडे स्पॅंड्रेल असते जे त्याच्या भूमितीमध्ये लक्षणीय आणि मजबूत असते तर पियरच्या शीर्षाच्या भागावर काय करू शकते ते ते फिरणे रोखू शकते तर फिरण्यापासून बचाव म्हणजे पियर आता दुहेरी बेंडींगच्या अधीन असणे आणि म्हणूनच बाजूकडून येणाऱ्या स्टिफनेसचा अंदाज आपण बदलू तर येथे पुन्हा तुमच्याकडे फ्लेक्झरल घटक आणि शिअर घटक आहेत परंतु भिंत दुहेरी वाकलेली आहे ही वस्तुस्थिती पहाता माझ्याकडे Hh312EI फ्लेक्झरल यंत्रणेमुळे डिफ्लेक्शनचा अंदाज असेल आणि आम्ही समान अभिव्यक्ती वापरतो जी आम्ही पूर्वी शिअर क्षेत्रासाठी आणि शिअर मॉड्युलसच्या मॉड्युलससाठी वापरली होती आणि पुन्हा hL या गुणोत्तराच्या संदर्भात ती सरलीकृत करणे आणि लिहिणे भिंतीच्या आडव्या छेदात t ची भूमिती आणि लवचिकतेचे मॉड्युलस एक तर बाजूकडून येणारे डिफ्लेक्शन किंवा बाजूकडून येणारे भिंतीचे स्टिफनेसच्या बाबतीत आमच्याकडे एक अभिव्यक्ती आहे तर तुमच्यासाठी एखाद्या भिंतीची तपासणी करणे किंवा पियरचे वर्तन कँटीलिवर्ड रेखाचित्र किंवा शिअर रेखाचित्राच्या जवळ आहे की नाही हे समजणे महत्त्वाचे आहे आणि मग तुंम्हाला आता संपूर्ण भिंत बाजूकडील स्टिफनेसचा अंदाज घेण्यासाठी स्थापित करण्यास सक्षम होण्यासाठी भिन्न पियर्स आणि स्पॅंड्रेल एकत्र करणे आवश्यक आहे मग तुमच्याकडे कित्येक भिंती आहेत या भिंती दरम्यान तेथे सापेक्ष स्टिफनेस आहे ज्यामुळे तुम्हाला भिंत मजल्यावरील शिअर पासून भिंतीत मिळणाऱ्या शिअरचे प्रमाण किती आहे हे स्थापित करण्यास मदत होते कॅंटीलिव्हर्ड पियर्स आणि शिअर डीफॉर्मेशन रेखाचित्र असणारे पियर्स प्रसर गुणोत्तराच्या स्वतःच्याच संदर्भात कसे दिसतील हे परीक्षण करणे उपयुक्त आहे म्हणूनच या अक्षाकडे y अक्षरावरील स्टिफनेस सामान्य केल्यास माझ्याकडे स्टिफनेस k भागिले भिंतीची जाडी t आणि लवचिकतेचा माॅड्यलस सामान्यीकृत आहे आणि जर माझ्याकडे x अक्षावर L द्वारे प्रसर गुणोत्तर H असेल तर तुम्ही पहाल की छोट्या प्रसर गुणोत्तरांच्या प्रमाणानुसार आम्ही स्क्वॅट भिंती पहात आहोत असे सूचित करते तर शिअर डीफॉर्मेशन येथे रूढ असते परंतु जसजसे प्रसर गुणोत्तर प्रमाण वाढवितो तसे तुम्ही हे पहात आहात की शिअर डीफॉर्मेशन चे रेखाचित्र शिअर डीफॉर्मेशनचे प्रमाण प्रत्यक्षात नगण्य होते आणि पातळ भिंतीमध्ये जी पातळ आहे तिचे प्रसर गुणोत्तर जसे की L द्वारे h १ पेक्षा जास्त आहे शिअर डीफॉर्मेशनचे योगदान कमी ठेवते तर बऱ्यापैकी कमी प्रसर गुणोत्तरांसाठी शिअर डीफॉर्मेशन म्हणजे कॅंटीलिव्हर्ड चे रेखाचित्र आणि निश्चित पियर प्रकरणे या दोन्ही घटनांसाठी कारणीभूत ठरेल आणि ते खरोखरच ज्याप्रकारे भाजकांकडे आहे त्यादृष्टीने अर्थ काढू शकते ठीक आहे तर मला फक्त हा पैलू हवा होता जो आपल्या डिझाईनची एक दुवा आहे या बिंदूवर जिथे आपण शक्ती आणि वर्तन पाहणाऱ्या या भागाचा शेवटचा भाग होण्यासाठी डिझाईनचे पैलु प्रारंभ करतो तर मला असे वाटते की यासह आमची भिन्न कृती आणि अपेक्षित वर्तन यावर एकंदर पणे ताबा आहे आणि म्हणूनच डिझाईनच्या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे पुढील व्याख्यानात आपण डिझाईन करू ठीक आहे